पीएमएमसी आणि इलेक्ट्रोडायनामिक इंस्ट्रुमेंटचे प्रात्यक्षिक अतिमहत्वाचे शब्द PMMC फिरती हलणारी कॉईल पर्मनंटनिश्चित कॉईल स्वागत आहे तर आपण शेवटच्या दोन व्हिडीओमध्ये PMMC उपकरणाचा आणि इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणाचा अभ्यास केला आहे तर मला असं वाटतं कि ही एक चांगली संधी आहे आता की आपल्याकडे काही तुटलेली उपकरणं आहेत आणि ते प्रत्यक्षात कसे दिसतात हे आपण पाहु इछितो तर मी माझ्या हातात घेतलेले हे उपकरण म्हणजे प्रत्यक्षात PMMC उपकरणाचे अंतर्गत भाग आहेत तर चला हे सर्व भाग ओळखुया तर ही काळी गोष्ट आणि यासोबत ही पांढरी आयताकृती वस्तु हे पर्मनंट चुंबक तयार करतात वास्तविक ही पांढरी वस्तु हा केवळ चुंबक आहे तो चाव्यांना आकर्षित करतो आणि ही काळी गोष्ट ही फक्त एक मऊ लोह आहे तर जर आपण ह्या आकृतीला चित्रात दाखवले तर आपल्याकडे येथे एक पर्मनंट चुंबक आहे तर मग हा भाग चुंबक आहे आणि हा भाग काळा भाग आहे हा चुंबक नाही पण हा फक्त एक लोह आहे मला असे म्हणायचे कि हा लोखंडाचा तुकडा आहे जो कॉईलद्वारे या मॅग्नेटमधुन ज्या फ्लक्स रेषा येतात त्यांना मार्गदर्शन करतो तर हे चुंबकीय फ्लक्स रेषांसाठी मार्गदर्शन आहे आणि वास्तविक चुंबक फक्त येथे आहे परंतु हे या चुंबकाच्या विस्ताराचे काम करते तर हे चुंबक आहे आता तुम्ही पाहु शकता की येथे आतमध्ये एक गोलाकार कोअर आहे तर हे आपण दोन्ही बाजुंनी पाहु शकतो तिथे एक कोअर आहे गोलाकार कोअर काळ्या कलर ची जिला अल्युमिनीअम पट्टयाद्वारे बाह्य चुंबकसोबत ठेवले जाते जी पडद्यावर चंदेरी वस्तू सारखे दिसत आहे तर ती कोअर आहे आणि या कोअर व चुंबकामध्ये ही कॉईल आहे तर आपण ही कॉईल पाहू शकता ती तुम्ही ह्या बाजुने पाहू शकतात तर ही कॉईल आहे आणि ती वळू शकते मी या कॉईल ला चुंबकाच्या आतील बाजूस वळवू शकतो आणि ही एकटीच वळत आहे कोअर वळत नाही फक्त कॉईल वळते आणि जी सुईसारखी वस्तू दिसत आहे जी मी आधी रेखाटली नव्हती परंतु मी आता ती रेखाटत आहे तर येथे एक पॉइंटर संलग्न जोडलेला आहे एक लांब पॉईंटर या कॉईल ला जोडलेला आहे तर जेव्हा ही कॉईल कोणत्याही दिशेला वळते तेव्हा हा पॉईंटर सुद्धा डाव्या किंवा उजव्या बाजूला वळतो आणि आपल्याकडे एक खुणा असलेली एक पट्टी असेल तर जेव्हा आपल्याकडे या कॉईलव्दारे कोणतेही करंट असेल तर ती कॉईल वळते आणि पॉईंटर सुद्धा वळतो आणि ते ह्या पट्टी वर फिरते आणि म्हणूनच आपण या स्केल वर पॉईंटर कुठे आहे हे निरीक्षण करून किती प्रमाणात फिरेल किंवा किती कोनात वळेल हे मोजू शकतो तर हा पॉईंटर आहे स्केल तिथे नाही कारण ती तुटली आहे आणि ही कॉपर सारखी वस्तु हे कॉपर नाही प्रत्यक्षात हे फॉस्फोर ब्रॉंझ आहे ही ती स्प्रिंग आहे आता ती तुटली आहे पण तुम्ही ही स्पायरल स्प्रिंग दुसऱ्या बाजूला पाहू शकतात ह्या बाजूने ती तुटलेली आहे जेव्हा मी याबद्दल बोलत होतो तर ही ती स्पियरल स्प्रिंग आहे आणि ही फॉस्फर ब्रॉंझ ची बनलेली आहे आता ह्या फॉस्फर ब्रॉंझ ला काही छान गुणधर्म आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे तो कंडक्टर आहे आणि म्हणून खरंतर करंट हे या स्प्रिंग मधुन प्रवाहित होते तर करंट I ह्या स्प्रिंग मधुन प्रवाहित होते नंतर ते ह्या कॉईल कडे जाते नंतर ते दुसऱ्या टोकाने बाहेर येते आणि पुन्हा ते दुसऱ्या स्प्रिंग मधुन प्रवाहित होते आणि बाहेर पडते म्हणुन हि फॉस्फर ब्रॉंझ स्प्रिंग ही करंट ला स्प्रिंग मधुन प्रवाहित होण्यास आणि नंतर कॉईल कडे प्रवाहित होण्यास आणि नंतर शेवटी दुसऱ्या स्प्रिंग मधुन प्रवाहित होण्यास आणि बाहेर येण्यास मदत करते आणि मग आपल्याकडे बिअरिंग्ज आहेत जे मी येथे दर्शविले आहेत पण मी ते आता रेखांकित करतो तर आपल्याकडे सामान्यतः काही बिअरिंग्ज आहेत मी त्यांना असे रेखाटतो तर आपल्याकडे साधारणपणे जेवेल्ड बेअरिंग्ज असतात ज्यामध्ये फारच कमी प्रमाणात फ्रिक्षण असते आणि मूळात हे शाफ्ट किंवा स्पिंडल किंवा ह्या कॉईल चा अक्ष जे या जेवेल्ड बेअरिंग्ज च्या शिर्षस्थानी फिरू शकतो तर ते बेअरिंग सुद्धा तुम्ही येथे पाहू शकतात काही प्रकारचे बेअरिंग इथे आहे तर PMMC उपकरण आहे त्याबद्दल आपण बोललो आहोत आता आपण इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरण पाहुया तर आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणामध्ये फरक इतकाच आहे की पर्मनंट चुंबक हा इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा सोलेनोईड कॉईल ने बदललेला असतो तर हा इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणाचा अंतर्गत भाग आहे आणि तुम्ही येथे ह्या तीन मुख्य कॉइल्स पाहू शकतात तर ही एक कॉईल आहे हे टर्न्स आहेत तर मग या बाजूने आपण पाहुया ही एक कॉईल आहे तर हे टर्न्स आहेत ही पांढरी उष्णतारोधक वस्तु या कॉईल ची दोन टोकं आहेत तर हे एका कॉईल चे टर्न्स आहेत तर ही एक निश्चित कॉईल आहे ती मी आता वळवतो या बाजूला ही दुसरी निश्चित कॉईल आहे आणि हे दोन्ही या निश्चित कॉईल ची दोन टोकं आहेत आणि या दोन्ही निश्चित कॉइल्स उपकरणाच्या फ्रेमशी जोडल्या आहेत म्हणुन या दोन्ही कॉइल्स हलू शकत नाहीत तर या गडद तपकिरी किंवा गडद चमकदार गोष्टी म्हणजे निश्चित किंवा फिक्स्ड कॉइल्स आहेत तर चला मी हे माझ्या आकृतीत दाखवतो तर या चित्रात या लाल कॉइल्स ज्याला मी निश्चित कॉइल्स म्हणून रेखांकित केले आहे ह्या गडद तपकिरी वस्तु आहेत आणि मग आपल्याकडे ही फिरणारी कॉईल आहे जी तुम्ही पाहता की दोन निश्चित कॉइल्स च्या दरम्यान ती सँडविच केल्यासारखी असते ती ह्या दोन निश्चित कॉइल्स मध्ये ठेवलेली असते आता माझ्या उपकरणामध्ये ती फिरणारी कॉईल शोधुया तर त्यासाठी तुम्हाला ह्या बाजूने पाहावे लागेल आणि तुम्ही पाहू शकता की तिथे दूसरी कॉईल आहे जी मी आत फिरवु शकतो तुम्ही पाहु शकता की तिथे दुसरी कॉईल आहे जिला मी दोन कॉइल्स मध्ये फिरवु शकतो तर ही हलणारी कॉईल आहे तिला मी माझ्या उजव्या हाताने फिरवु शकतो आणि गडद तपकिरी वस्तु म्हणजे निश्चित कॉईल आहे जी फिरत नाही तर लहान आणि उजळ कॉईल ही हलणारी कॉईल आहे आणि गडद मोठ्या कॉइल्स ह्या निश्चित कॉइल्स आहेत तर तुम्ही हे वरून देखील पाहू शकतात तर वरून तुम्ही पाहू शकतात की ही फिरणारी कॉईल ह्या दोन निश्चित कॉइल्स च्या आत फिरू शकते आणि ही लांब सुईसारखी वस्तु तुम्ही अंदाज करू शकतात की हे काय आहे तर हा पॉईंटर आहे म्हणून जेव्हा ही कॉईल हलते तेव्हा हा पॉईंटर पट्टी वर हलत असतो आणि पुन्हा ही स्प्रिंग आहे जी तुटलेली आहे ही स्प्रिंग आहे जी उपकरणाच्या फ्रेम ला जोडलेली होती आणि ही स्प्रिंग या कॉईल ला सामान्य स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा फिरत्या कॉईल च्या गतीला विरोध करण्याचा प्रयत्न करते तर मला वाटते हा व्हिडीओ तुम्हाला या उपकरणाचे जे मी रेखाटण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा चांगल्याप्रकारे दृश्यकरण करण्याचा प्रयत्न करेल आणि हे कदाचित आपल्यास उपकरणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल बघितल्याबद्दल धन्यवाद